प्रत्येकास अभिवादन व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणन या कोर्समध्ये सहभाग घेतल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क तपशील येथे दिले आहे एकदा जर आपण या कोर्सला सुरुवात केले आणि तुमच्या पैकी कोणी अभिप्राय देऊ इच्छित असाल तर माझ्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचं स्वागत आहे आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात मला आनंद होईल या अध्यायात आपण सेवा विपणनाची ओळख पाहणार आहोत तर तेथे ३ मुख्य विषय आहेत सेवा म्हणजे काय वस्तू आणि सेवांमध्ये काय फरक आहे आणि विविध प्रकारच्या सेवा कोणत्या आहेत तर सेवा काय आहे सेवा म्हणजे इतरांसाठी काम करणारी एक महत्वाची कार्य प्रणाली आहे उदाहरणार्थ तुम्हाला तुमच्या आईला काही संदेश पाठवायचा आहे जी तुमच्या पासून खूप लांब राहते आणि तुमच्याकडे टपाल सेवा किंवा कुरियर सेवेची उपलब्धता नाहीये आणि मग आपण आपल्या मित्राला आपल्याकडून पत्र घेऊन आपल्या आईला हा संदेश द्यावा अशी विनंती केली आणि मग तुमच्या मित्राने तुमच्यासाठी हे कार्य केले तर यालाच उपयुक्त सेवा म्हणतात तर सेवा म्हणजे काही प्रकारचे कार्य आहे ज्याचा वापर तुम्हास मदत करण्यासाठी होतो या उदाहरणात पैशाची देवाणघेवाण वगैरे काहीही झालेली नाही आणि म्हणूनच ती फक्त मदत होती दुसरीकडे जर एखादी व्यावसायिक सेवा असेल जी आपल्याला ही मदत करण्यासाठी आपल्या कडून काही पैसे घेत असेल तर त्या सेवांना आपण व्यावसायिक सेवा म्हणू शकतो लव्हलॉक आणि गुम्मेसन यांनी २००४ मध्ये चर्चा केल्या प्रमाणे या सेवा एका प्रकारच्या भाडे स्वीकारून केल्या जातात या मध्ये भाडे तत्वावर भेटणाऱ्या वस्तूंचा समावेश होतो जसे की फोटोकॉपी करणे किंवा हॉटेल मधील रूम किंवा कामगार किंवा कायद्या अंतर्गत येणाऱ्या सेवा भौतिक वातावरने जसे की संग्रहालये आणि दूरसंचार सेंवा सारख्या कार्यप्रणाली नेटवर्क यांचा समावेश होतो तर जेंव्हा तुम्ही फोटोकॉपी करण्यासाठी जात तेंव्हा काय होते तर ज्या व्यक्तीकडे फोटोकॉपी करण्याची मशीन आहे आपण त्याच्याकडे जातो आणि तो व्यक्ती आपल्याकडून ते कागद घेऊन त्याची मशीन वापरून आपणास फोटोकॉपी काढून देतो व त्यासाठी तो काही रक्कम आपणाकडून घेतो म्हणून फोटोकॉपी काढण्यासाठी आपल्याला ती मशीन विकत घेण्याची गरज नाही परंतु काही काळासाठी आपण फोटोकॉपी काढण्यासाठी ती मशीन भाडे तत्वावर घेतो त्याचप्रमाणे हॉटेलची रूमच्या बाबतीत होते जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि हॉटेलच्या रूममध्ये राहता तेव्हा आपण त्या हॉटेलच्या रूमचे मालकच नसता दुसरीकडे आपण हॉटेल रूमची सेवा घेतो आपल्याला देण्यात आलेल्या रूमच्या जागेचे आपण वापर करतोत तसेच काही कायद्या अंर्तगत येणाऱ्या सेवांच्या बाबतीत होते आपण वकिलांनी दिलेली सेवा वापरतोत परंतु वकिलांना विकत घेत नाहीत परंतु वकीलांद्वारे प्रदान केलेल्या सेवांसाठी आपण त्यांना पैसे देतोत म्हणून वकिलांकडून प्राप्त झालेले श्रम आणि कौशल्य आपल्यासाठी कायदेशीर सेवा आहे तसेच संग्रहालयातील भौतिक वातावरणाच्या बाबतीत होते म्हणून आपण संग्रहालय किंवा संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवलेल्या वस्तुंना विकत घेत नाहीत परंतु जेव्हा आपण संग्रहालयात जातो तेव्हा आपल्याला खूप ज्ञान मिळते म्हणून आपण काही काळासाठी भाड्याने भौतिक संग्रहालयात प्रवेश घेतो आणि नंतर आपण संग्रहालय फिरून बाहेर येतो त्याचप्रमाणे दूरसंचार सेवांच्या बाबतीत होते आपण दूरसंचार सेवांचा वापर करतोत तेथील सिस्टीम व नेटवर्क वापरतो परंतु आपण यापैकी कुणाचेही मालक नाही टॉवर आपल्या मालकीचे नाही बॅकएंड ऑपरेशन आपल्या मालकीचे नाही आपण फक्त काही काळादरम्यान या सेवांचा वापर करतोत त्या काही काळादरम्यान आपण भाडे तत्वावर त्या दूरसंचार सेवांचा उपभोग घेत आहोत आणि आपणास त्याचा फायदा होत आहे म्हूणनसेवा म्हणजे इतरांसाठी केली जाणारी उपयुक्त क्रिया आहे म्हणून भाडे तत्वाने किंवा मालकी तत्वाने वस्तू वापरणे या बाबतीत मार्केटिंगची संकल्पना काय स्पष्ट करते तर ते स्पष्ट करते की वस्तूंची खरेदी करण्याएवजी आपण ती भाडे तत्वाने वापरू शकतोत तर मुळात आपण भाडे तत्व या संकल्पनेचा वापर करून आपण वस्तू विकण्याऐवजी ती भाडे तत्वावर उपलब्ध करून देत आहोत वस्तूंची खरेदी न करता किंवा कोणत्याही पायाभूत सुविधांची खरेदी न करता आपण सर्व पायाभूत सुविधा वापरत आहोत त्याचप्रमाणे मोठ्याप्रमाणात असलेल्या भौतिक वस्तूंचे काही भाग आपण भाडे तत्वावर घेऊ शकतो ज्यामुळे आपणास भौतिक वस्तूसुद्धा वापरता येतील उदाहरणार्थ दूरसंचार नेटवर्क आणि त्यातील काही भाग आपण विशिष्ट काळासाठी भाड्याने घेऊ शकतो उदाहरणार्थ आपण कोणासोबत तरी ३ मिनिटांसाठी मोबाईल फोनवर बोलतो याचाअर्थ आपण मोबाईल फोनची सेवा प्रणाली किंवा नेटवर्क ३ मिनिटांसाठी वापरत आहोत म्हणून आपण काही सेवा वापरण्यासाठी नेटवर्कचा वापर करत आहोत यानंतरच ग्राहक आणि सेवा यामध्ये जवळीक साधली जाऊ शकते तर येथे ग्राहक सेवा वितरण व्यक्तीशी अगदी जवळून संपर्क साधतात तर अधिक सेवांच्या बाबतीत वेळ ही महत्त्वाची भूमिका बजावत असते याचा अर्थ कमी कालावधीमध्ये किंवा काही विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हास अधिक सेवा पुरविल्या जातात तर वस्तू भाडे तत्वाने घ्यावी किंवा खरेदी करावी याबाबतीत ग्राहकाची पसंती वेगवेगळी असू शकते तर ग्राहक भाडे तत्व आणि खरेदी यांच्यात निवड करेल उदाहरणार्थ एखाद्या ग्राहकास एखादी फोटोकॉपी मशीन खरेदी करायची असेल तर सर्वात स्वस्त किंवा थोड्या परवडणाऱ्या किंमतीच्या मशीनला खरेदी 0637 करण्यासाठी विचार करावा लागेल परंतु दुसऱ्या बाबतीत जर ग्राहकाला फोटोकॉपी मशीनची सेवा वापरायची असेल तर त्याची उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट फोटोकॉपी सेवेसाठी जाण्याची शक्यता आहे मग त्याला मशीनच्या किंमतीची चिंता करण्याची गरज नाही परंतु ती मशीन खरेदी न करता त्या मशीनला वापरून भेटणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेची चिंता करण्याची गरज त्या ग्राहकाला आहे त्याचप्रमाणे भाडेतत्व वेगवेगळे संसाधने वापरण्याची संधी देते उदाहरणार्थ एक्स रे लॅब किंवा सीटी स्कॅनर आता एखादे आरोग्य केंद्र किंवा एखादे लहान रुग्णालय अशा मशीन विकत घेऊ शकत नाही आणि ठेवू शकत नाही आणि सीटी स्कॅनिंगच्या उद्देशाने ती मशीन वापरू शकणार नाही परंतु एकीकडे एखादी कंपनी सीटी स्कॅनिंगची मशीन विकत घेऊ शकते आणि त्या कंपनीच्या जवळ असणाऱ्या ४ ते ५ रुग्णालयांना सीटी स्कॅनिंगची सुविधा देऊ शकते व त्यातून पैसे कमवू शकते या पध्दतीने हे ४ ते ५ रुग्णालये सीटी स्कॅनिंग कंपनीने दिलेल्या सेवांचा लाभ घेऊ शकतात तर आयएसओ 9000 2005 नुसार उत्पादनांचे वर्गीकरण काय आहे उत्पादनाची परिभाषा म्हणजे इनपुटला आउटपुट मध्ये रुपांतरीत करणाऱ्या परस्पर संबंधित किंवा परस्परसंवादी कार्यांच्या संचाचा परिणाम होय तर मुळात उत्पादने काही प्रकारच्या क्रियांचा परिणाम असतात जी इनपुटला आउटपुटमध्ये रूपांतरित करतात तर या निविदांच्या अनुसार उत्पादनांचे 4 प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते प्रथम म्हणजे हे एक हार्डवेअर आहे जे वेगळ्या प्रकारे मोजण्यायोग्य आहे जसे की एखादे इंजिन यांत्रिकी भाग पण यांत्रिक भागांची संख्या मोजू शकतो आणि ते एक वेगळ्या प्रकारे मोजण्यायोग्य उत्पादन बनते दुसरीकडे सॉफ्टवेअर ही मुळात एक प्रकारची माहिती असते म्हणून सॉफ्टवेअर हे संगणक प्रोग्राम किंवा शब्दकोश किंवा काही प्रकारचे प्रोग्राम किंवा अल्गोरिदम असतात हे सर्व काही प्रकारची माहिती आहे आणि या प्रकारच्या माहितीस सॉफ्टवेअर म्हणतात मग लुब्रीकंट सारखे काही प्रक्रिया केलेले मटेरियल आहे ज्यांची सतत मोजणी करता येते आता लुब्रीकंट ही प्रक्रिया केलेले मटेरियल आहे आणि हे निरंतर मोजण्यासारखे आहे तेथे 4 लिटर पेट्रोल असू शकते तेथे 4 1 लिटर पेट्रोल असू शकते तेथे 4 15 लिटर पेट्रोल असू शकते म्हणून हे सतत मोजण्यासारखे आहेत आणि मग अशा ही काही सेवा आहेत ज्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत पण त्यांचा आपण लाभ घेतोत म्हणून हार्डवेअर किंवा प्रक्रिया साहित्य यासारख्या इतर सर्वांना स्पर्श केला जाऊ शकतो आपण डोळ्यांनी पाहू न शकणारे बरेच सॉफ्टवेअर आहेत जसे की आपण माहितीला स्पर्श करू शकत नाहीत परंतु आपण या माहितीला वाचू शकतो म्हणून सॉफ्टवेअर देखील अंशतः डोळ्यांनी न दिसणारी सेवा आहे आणि म्हणून सर्व सेवा या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सेवांतर्गत येतात उदाहरणार्थ वाहतूक सेवा ही एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतरीत होत असते म्हणून ही सेवा अमूर्त आहे त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर देखील अमूर्त आहे म्हणून काही वेळा आपण सॉफ्टवेअरला सेवेचा एक भाग म्हणून 1011 ओळखतो म्हणून या सेवा आहेत आणि तेथे हार्डवेअर आणि प्रक्रिया केलेल्या मटेरियल आहेत तर उत्पादनांचे या 4 प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते आणि आता आपण सेवेच्या परिभाषेकडे येऊया आयएसओ 5127 2001 च्या मते सेवा म्हणजे ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी पुरवठादाराकडून केल्या जाणाऱ्या अंर्तगत कार्यांमधून तसेच पुरवठादार व ग्राहक यांच्या परस्पर संबंधांमधून भेटणारा परिणाम होय सेवा म्हणजे मुळात असे कार्य असतात ज्यात ग्राहक आणि सेवा प्रदाता संवाद साधतात आणि त्या संवादातून जो काही परिणाम भेटतो त्यास सेवा म्हणतात आता येथे काही सेवा या बॅकऑफिस प्रकारच्याही असतात ज्यामध्ये परिणाम शोधण्यासाठी काही प्रकारांची मदत ही बॅकऑफिस कढून केली जाते म्हणून हे पुरवठादाराचे अंर्तगत कार्य आहे आणि हे सर्व कार्य ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी केले जातात याचे सोपे उदाहरण म्हणजे केस कापणे आहे म्हणून जेव्हा आपण केस कापण्यासाठी जाता तेव्हा आपण आणि नाई एकमेकांशी संवाद साधता आणि म्हणून आपणास पुरवठादार आणि ग्राहक यांच्या परस्पर चर्चेमधून कार्यांचा परिणाम भेटतो आणि मग पुरवठादार ग्राहकांच्या गरजा भागविण्यासाठी व त्याच्या अंर्तगत कार्यामधून ग्राहकांना सेवा पुरविण्यासाठी लागणाऱ्या त्याच्या सर्व साहित्यांना एकत्रित करतो म्हणून आता 1977 मध्ये शॉस्टॅकने दिलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यातील फरकांकडे येऊया तर इथे तुम्ही पहाल की मिठापासून शाळेपर्यंत सातत्य सुरू आहे म्हणूनच हे अखंड आहे आणि या अखंडीत डाव्या बाजूला उत्पादन केंद्रित किंवा मूर्त वस्तूंचे सातत्य आहेत तर उजव्या बाजूस मोठया प्रमाणात अमूर्त किंवा सेवा केंद्रित वस्तूंचे सातत्य आहे म्हणूनच जसे की मीठ सॉफ्ट ड्रिंक डिटर्जंट ऑटोमोबाईल सौंदर्यप्रसाधने इ हे हातांनी स्पर्श करता येणारे म्हणजेच मूर्त उत्पादने आहेत आणि या नंतर आपल्याकडे हॉटेल एअरलाईन्स क्लिनिक बँक किंवा शाळा यासारखे मूर्त उत्पादने आहेत ही अमूर्त उत्पादने आहेत म्हणूनच हे सेवांचे प्रकार आहेत आणि मूर्त वस्तूंच्या बाबतीत मूर्त वस्तूंच्या उत्पादनांमध्ये ग्राहकांचा खूप कमी प्रमाणात सहभाग आहे उदाहरणार्थ ग्राहक मीठ किंवा सॉफ्ट ड्रिंकच्या उत्पादनांमध्ये सहभाग घेत नाहीत परंतु दुसरीकडे आपल्याकडे असे ग्राहक आहेत जे स्वतःच्या उपस्थितीशिवाय बँकेच्या किंवा क्लिनिकच्या किंवा शाळेच्या प्रक्रियेत सहभागी होतात या सेवा वितरित केल्या जाऊ शकत नाहीत म्हणून कोणत्याही उत्पादनात प्रत्यक्षात काही सेवा आणि घटक आणि काही उत्पादनांचा घटक असतो उदाहरणार्थ हॉटेल येथे उत्पादनाचा घटक किंवा वस्तूंचा घटक म्हणून पायाभूत सुविधा आहेत आणि नंतर त्या सेवा प्रदान केल्या जातात त्याचप्रमाणे एअरलाइन्सकडे विमान आहे जे पायाभूत सुविधा प्रदान करते किंवा एअरलाइन्समध्ये प्रदान केलेले भोजन हे एक प्रकारचे उत्पादन आहे परंतु ही एक परिवहन सेवा आहे जी आपल्याला मुख्यतः एका ठिकाणापासून दुसर्या ठिकाणी नेते या सातत्याच्या मध्यभागी फास्ट फूड आउटलेटसारख्या सेवा आहेत आता आपल्याला प्रदान केलेला हा फास्ट फूड एक प्रकारचे उत्पादन आहे आणि परंतु हे फास्ट फूड आउटलेट आपल्यासाठी अन्न तयार करते आणि मग ते आपल्यास सेवा देते उत्पादनाच्या या भागास सेवा म्हणून संबोधले जाते तर येथे आपण सेवांचे विविध प्रकार पाहिलेत तर आता आपल्याकडे मॅस्लोची हेरारकी ऑफ नीड्सची Maslows Hierarchy of needs थेरी आहे जी त्यांनी 1943 मध्ये लिहिली होती त्यांनी 5 प्रकारच्या गरजांबद्दल सांगितले आहे या आपल्या शरीरातील गरजा आहेत ज्या आपल्यातील बहुतेकांना आहेत किंवा या आपल्या सर्वांनाच्या गरजा आहेत या गरजा म्हणजे श्वास घेणे अन्न पाणी निवारा कपडे झोप घेणे इत्यादी आहेत मग आपल्याला आरोग्य रोजगार मालमत्ता कुटुंब आणि सामाजिक स्थिरता यासारख्या सुरक्षा आणि संरक्षणाची आवश्यकता आहे मग आपल्याला प्रेम आणि आपुलकी आवश्यकता असते ज्यामध्ये मैत्री कौटुंबिक आत्मीयता जोडणी भावना इ गोष्टींचा समावेश आहे मग आपणास सेल्फ इस्टिमची जसे कि आत्मविश्वास यश आदर या सारख्या गोष्टींची गरज असते आणि ही एक अद्वितीय व्यक्ती आणि शेवटची आवश्यकता असते आपल्याला सेल्फ एक्चुलायझेशन जसे की नैतिकता सर्जनशीलता उत्स्फूर्तता स्वीकृती अनुभव उद्देश अर्थ आणि अंतर्गत क्षमता इत्यादींची गरज असते तर या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा आहेत ज्या हेरारकी ऑफ नीड्समध्ये मॅस्लोने सांगितल्या आहेत तर या प्रकारच्या गरजांवर आधारित सेवा कोणत्या आहेत तर आपणास शारीरिक गरजांची आवश्यकता आहे तर या शारीरिक गरजा कोण पूर्ण करत तर आपल्याकडे रियल इस्टेटची सेवा आहे या सेवेअंतर्गत आपणास रियल इस्टेटचे उत्पादने विकली जातात मग आपल्याकडे रेस्टॉरंट सर्व्हिस आहे जी ग्राहकांना भोजन पुरवते किंवा हॉटेल सर्व्हिस आहेत जी ग्राहकांना विश्रांतीची व नाष्ट्याची सेवा पुरविते तर हे ग्राहकांच्या शारीरिक गरजा भागवितात आता सुरक्षा आणि सुरक्षेच्या गरजा याबद्द्दल चर्चा करूया तर मग सुरक्षा सेवा किंवा बँकिंग सेवा जी ग्राहकांच्या सुरक्षा गरजा भागवते त्यांना सुरक्षा आणि सुरक्षेची आवश्यकता प्रदान करते त्यानंतर दूरसंचार सेवा डेटिंग आणि विवाह सेवा आणि क्लब आणि संघटना येतात म्हणून या प्रकारच्या सेवा ग्राहकांना प्रेम आणि त्यांच्याशी संबंधित गरजा भागवतात नंतर लक्झरी सेवा आहेत ज्या सेल्फ इस्टिम गरजा आहेत या ग्राहकांच्या सेल्फ इस्टिमच्या गरजा भागवतात आणि मग आपल्याकडे शिक्षण सेवा योग सेवा इ आहेत जे सेल्फ एक्चुलायझेशनच्या गरजा पुरवतात हे अशा प्रकारच्या सेवा पुरवितात ज्या ग्राहकांच्या सेल्फ एक्चुलायझेशनच्या गरजा भागवितात मग इतर प्रकारच्या गरजा कोणत्या आहेत तर मॅस्लो सारखेच एक व्यक्ती आहेत मॅनफ्रेड मॅक्स निफ यांनी 1991 या वर्षी मानवी गरजांना 9 मूलभूत गरजांमध्ये वर्गीकृत केले आहे तर जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या गरजा आहेत त्याम्हणजे संरक्षणाची गरज आपुलकी गरज समजूतपणा भागीदारी विश्रांती निर्मिती ओळख आणि स्वातंत्र्याची आवश्यकता तर अशा 9 प्रकारच्या गरजा आहेत ज्या बद्दल मॅनफ्रेड मॅक्स निफ यांनी लिहिले आहे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे निर्वाह करण्याचे गुणधर्म आहेत उदरनिर्वाहासाठी एखाद्याला अन्न निवारा आणि कामाची आवश्यकता असते या जगण्याकरिता आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्यानंतर विचार केले जाणारे घटक म्हणजे आहार कपडे विश्रांती आणि काम करणे या अशा क्रिया आहेत ज्यातून जीवनावश्यक गरजा भागविल्या जातात आणि या गरजा भागविण्याकरिता आवश्यक असणारे घटक म्हणजे जगण्यायोग्य वातावरण आणि सामाजिक सेटिंग आणि आवश्यक सेवा म्हणजे खाद्य आरोग्य सेवा किरकोळ आणि पुरवठा सेवा म्हणून या प्रकारच्या सेवा लोकांच्या उदरनिर्वाह करण्याच्या आवश्यकता पूर्ण करतात या नंतर संरक्षणाची गरज आहे म्हणून संरक्षणासाठी अनुकूलता स्वायत्तता इ गुणांची आवश्यकता आहे आणि सामाजिक सुरक्षा आरोग्य व्यवस्था आणि कार्य हे संरक्षणाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत यासाठी आवश्यक असणारी क्रिया म्हणजे सहकार्य नियोजन काळजी घेणे किंवा मदत करणे हे आहे संवादात्मक घटक म्हणजे सामाजिक वातावरण निवास इत्यादी आहेत आणि सेवांचे प्रकार म्हणजे घर कपडे सुरक्षा सुरक्षा देखभाल आणि विमा सेवा हे आहेत म्हणून या प्रकारच्या सेवा ग्राहकांच्या आपुलकीच्या संरक्षणाची गरज पूर्ण करतात या गरजा विश्रांती सन्मानाची आवश्यकता विनोदाची भावना औदार्य लैंगिकता इत्यादी या स्वरूपात व्यक्त केली जाते येथे ज्या गोष्टींचा समावेश होतो ते म्हणजे म्हणजे मैत्री कुटुंब निसर्गाशी असलेले संबंध इत्यादी घटक आहेत सर्वांना समाविष्ट करून घेणे काळजी घेणे हसणे भावना व्यक्त करणे या क्रिया आहेत तसेच परस्पर संवादाचे घटक म्हणजे गोपनीयता एकत्रित राहण्याची भावना असते म्हणून हे परस्पर संवादातील घटक आहेत व मैत्री डेटिंग लग्न आणि भेटवस्तू या सेवा आपुलकीची गरज भागवू शकतील अशा प्रकारच्या सेवा आहेत मग समजून घेण्याची आवश्यकता आहे तर क्षमता कुतूहल आणि अंतर्ज्ञान या विशेषता थोड्या कठीण आहेत म्हणून साहित्य शिक्षक धोरणे शैक्षणिक कार्यक्रम ही अशी उदाहरणे आहेत ज्या समजून घेण्याची गरज आहे कार्याचा आढावा घेण्यासाठी व तपासणी करण्यासाठी विश्लेषण केले जाते तसेच अशी घटके ज्यामधून लोकांची समजून घेण्याची आवश्यकता पूर्ण होते जसे की शाळा कुटुंबे विद्यापीठे समुदाय इत्यादी यांच्याशी परस्पर संवाद केले जाते आणि तशाच प्रकारे समजून घेण्याची गरज भागविण्यासाठी आवश्यक असलेल्या सेवा म्हणजे शिक्षण तपास आणि ध्यान सेवा होय मग तेथे सहभागाची आवश्यकता आहे म्हणून त्यासाठी लागणारे गुण म्हणजे ग्रहणक्षमता समर्पण विनोदबुद्धी हे आहेत सहभागाची गरज भागविण्याकरिता हे गुण त्या व्यक्तीमध्ये असले पाहिजेत हे घटक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी काम करण्यासाठी हक्क बजावण्यासाठी गरजेच्या आहेत या साठी लागणारे घटक म्हणजे सहकार्य करणे मतभेद व्यक्त करणे मत व्यक्त करणे इत्यादी आहेत परस्पर संवाद हे संघटन पक्ष तसेच अतिपरिचितेचि भावना वाढविते आणि सेवांचे प्रकार म्हणजे व्यापार परिषद संप्रेषण आणि प्रवास सेवा हे आहेत त्यामुळे या सेवा सहभागाची गरज भागवितात मग आपणास विश्रांतीची आवश्यकता असते म्हणून येथे आवश्यक असणारे गुणधर्म म्हणजे कल्पनाशक्ती शांतता उत्स्फूर्तता इत्यादी आहेत आणि त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे खेळ पार्टी मनाची शांती हे आहेत त्यासाठी केले जाणारे कार्य म्हणजे दिवसा स्वप्न पाहणे लक्षात ठेवणे आराम करणे मजा करणे परस्परसंवादी घटके जसे की जिव्हाळ्याची जागेला भेट देणे मोकळ्या जागेत फिरणे इतर ठिकाणी जाणे व एकटे राहणे हे आहेत आणि हे मनोरंजन सेवांचे प्रकार आहेत म्हणून मनोरंजन सेवा विश्रांतीची आवश्यकता पूर्ण करू शकतात मग सृजनाचे गुण म्हणजे कल्पनाशक्ती धैर्य शोध करणे आणि कुतूहलता हे आहेत व त्यासाठी लागणारे घटक म्हणजे क्षमता कौशल्ये कार्ये आणि तंत्रज्ञान कार्य आणि निर्मितीची तंत्रज्ञान होय या क्रिया शोध करण्यासाठी तयार करण्यासाठी डिझाईन करण्यासाठी काम करण्यासाठी कम्पोझ करण्यासाठी किंवा इंटरप्रीट करण्यासाठी वापरल्या जातात परस्पर संवाद म्हणजे अभिव्यक्ती कार्यशाळेसाठी लागणारी जागा प्रेक्षके व इतर सेवांना सेल्फ सर्विस म्हणतात म्हणून सेल्फ सर्व्हिसचा उपयोग लोकांच्या सृजनतेची गरज पूर्ण करते मग ओळखीची गरज आपुलकीची भावना आत्म सन्मान आणि सुसंगतता भाषा धर्म कार्य रूढी मूल्ये आणि निकष यांची गरज भासते या गोष्टी स्वतःची ओळख करून घेण्यासाठी स्वतःची वृद्धी करण्यासाठी व स्वतःला आत्मसात करण्यासाठी गरजेच्या आहेत इंटरएक्टिंग सेटिंग ही एक अशी जागा आहे जेथे दैनंदिन सेटिंग्ज आणि लॅब संघटना प्रार्थना यासारख्या सेवा आहेत ज्या लोकांना ओळख देतात आणि एखाद्या व्यक्तीची किंवा ग्राहकाची ओळख पटवण्याची गरज भागवतात मग स्वातंत्र्याची गरज येते म्हणून स्वातंत्र्याच्या गरजेमध्ये स्वायत्तता आवड स्वाभिमान मुक्त विचारधारा इत्यादी गुण आहेत येथे ज्या गोष्टींचा समावेश होतो ते म्हणजे समान अधिकार जेथे मतभेद दर्शविणे निवड करणे जोखीम घेणे जागरूकता निर्माण करणे हे कार्य येतात हे परसपर संवादाचे घटक कोठे ही येऊ शकतात कारण स्वातंत्र्याची गरज ही सगळीकडेच लागते आणि स्वातंत्र्याची गरज भागविण्यासाठी लागणारे सेवांचे प्रकार म्हणजे न्याय व अमलबजावणी सेवा होय तर आपण 1991 मध्ये मॅनफ्रेड मॅक्स निफ यांनी लिहिलेल्या या 9 मूलभूत मानवी गरजा भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या सेवा पाहिल्या आहेत तर अशा विविध प्रकारच्या कोणत्या सेवा आहेत ज्या व्यावसायिक सेवा म्हणून ओळखल्या जातात जिथे ग्राहकांना ती सेवा मिळविण्यासाठी काहीतरी पैसे द्यावे लागतात आणि त्या अत्यंत उत्तम सेवा आहेत या सेवा नफा कमविण्यासाठी दिल्या जातात म्हणून रेस्टॉरंट सेवा किंवा हॉटेल सेवा किंवा फास्ट फूड सेवा या अशा सेवा आहेत ज्या सेवा देऊन व व्यवसाय स्थापन करून त्यामधून नफा कमविण्यासाठी दिल्या जातात आणि आता काही नफा न कामविणाऱ्या सेवा आहेत ज्या गैर सरकारी संघटनांकडून दिल्या जातात जसे की एन जी ओ या संघटना नफा न कामविता सेवा देतात मग आता काही उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या सेवा आहेत जसे की ऍटोमॅटिक टेलर मशीन या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा पुरवितात या उच्च तंत्रज्ञानाच्या सेवा फक्त त्यांच्या ग्राहकांनाच दिल्या जातात आणि त्यानंतर ग्राहक सेवा किंवा विक्री नंतर दिल्या जाणाऱ्या सेवा अशा सेवा पुरविल्या जातात उउदाहरणार्थ विशिष्ट सेवा खरेदी करण्याच्या किंवा विशिष्ट उत्पादनाची खरेदी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा एक भाग म्हणून ग्राहकांना ग्राहक सेवा प्रदान केली जाते परंतु दुसरीकडे विक्री सेवा ही अशा सेवा आहेत जी एखाद्या विशिष्ट उत्पादनाची किंवा सेवा खरेदी केल्यावर ग्राहकाला दिली जातात म्हणून ग्राहक सेवा ही अशा सेवा आहेत जी सेवा ग्राहकांना उत्पादनाच्या संपूर्ण कालावधीत दिली जाते परंतु विक्री सेवा ही ग्राहकांना उत्पादन खरेदी केल्या नंतर दिल्या जातात म्हणून ही काही संदर्भे आहेत जी या लेक्चर मध्ये मी आपणास दिले आहेत आपण या संदर्भांचा अभ्यास करू शकतात सेवा विपणनाचे हे सत्र पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद मी आशा करतो की हे सत्र आपणास मदत करेल धन्यवाद